सर्वांना नमस्कारआपण आज CMOS लॉजिकची चर्चा करू शेवटच्या वर्गात आपण TTL ट्रान्झिस्टर लॉजिक आधारित सर्किटवर चर्चा केली आणि आपण पाठ्यक्रमाच्या CMOS लॉजिकची चर्चा पूर्ण करूआणि हे ट्राय स्टेट आणि उघडा ड्रेन सारख्या विविध संरचनेमध्ये आहेआणि जेव्हा ते सर्किटमध्ये TTL बरोबर एकत्र वापरले जातेआणि ते आंतरपृष्ठकसे करावेपरंतु आपण NMOS लॉजिकवर संक्षिप्त चर्चेने सुरूवात करू तरआपल्याला माहित असलेले एक MOS उपकरण हे क्षेत्र परिणामी उपकरण आहे जे खूप उच्च प्रविष्ट संरोध प्रदान करते कारण त्याचे इनपुट विद्युतरोधकाला ऑक्साइडआवरणाशी जोडलेले आहेपरंतु आपल्याकडे पूर्वी असलेल्या ट्रान्झिस्टर आधारित BJT आधारित इनव्हर्टर प्रमाणेच ते इन्व्हर्टर म्हणून वापरले जाऊ शकते ठीक आहेत्याचा अपवाद वगळता RB ची आवश्यकता नाही तरहे आपल्या आधीच्या प्रकरणातील RC प्रमाणेच आहेपरंतु RB आवश्यक नाही कारण ते ते विद्युतरोधकाशी जोडलेले आहेठीक आहे त्याचा प्रविष्ट संरोधखूप उच्च आहे बरोबर आणि आणि ही एक n चॅनेल वर्धित स्थिती आहे MOSFET जो आपण येथे वापरत आहोत ठीक आहेn चॅनेल वापरला जातो ज्यायोगे इलेक्ट्रॉनला उच्च गतिशीलता प्राप्त होतेवर्धित याचा अर्थ असा की जेव्हा एखादे विशिष्ट व्होल्टेज लागू केले जाते ज्यास थ्रेशोल्ड व्होल्ट म्हणतात एक थर आहे n चॅनेल तयार होते आणि जोपर्यंत व्होल्टेज त्यापेक्षा जास्त राहील तोपर्यंत चॅनेल तेथे आहे आणि विद्युतधारा वाहते आणि जर ते थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा कमी असेल तर चॅनेल तयार होत नाही आणि विद्युतधारा वाहणार नाही ठीक आहे तर Vi थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे किंवा हे VGS थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि त्या वेळी जर आपण वाढ केलीहा आपला ड्रेन आहे हा आपला गेट आहे आणि हा आपला पुरवठा आहे जर आपण ड्रेन ते पुरवठा व्होल्टेजची वाढ करत राहिलोतर सुरुवातीला विद्युतधारा प्रमाणात वाढत राहतेपरंतु त्यानंतर जेव्हा VDS हे VGS वजा VT इतके असेल तिथे एक प्रभाव होतो ज्याला पिंच ऑफ प्रभाव म्हणतात ठीक आहे त्या वेळी पिंच ऑफ प्रभावामुळे त्यापलीकडे VDS हे VGS वजा VT च्या पलीकडे जात आहे ID विद्युतधाराड्रेन विद्युतधारा स्थिर राहील पिंच ऑफ VDS ≥ VGS VT येथे स्थिर राहत असलेल्या ड्रेन विद्युतधारेला संतृप्ति म्हणतात जे संतृप्ति विभागापेक्षा भिन्न आहे ज्यात आपण द्विध्रुवीय जंक्शन ट्रान्झिस्टरच्या बाबतीत चर्चा केली होती जिथे आपण सममूल्य IC विरुद्ध VCE चक्र आपण पाहिले आहे तर IC विरुद्ध VCE वक्र मध्येजे आपण पाहिले आहेद्विध्रुवीय जंक्शन ट्रान्झिस्टरच्या बाबतीतजर आपल्याला आठवत असेल तर हा संतृप्ति विभाग आहे ठीक आहे जेव्हा कलेक्टर इमिटर VCE व्होल्टेज 0 २ व्होल्ट किंवा 0 १ व्होल्ट अशा क्रमांकाचे होतेतेव्हा B C जंक्शन आणि B E जंक्शन दोन्ही फॉरवर्ड बायस होतेतथापि या विशिष्ट बाबतीतया विशिष्ट प्रकरणात या विभागाला संपृक्तता विभागअसे म्हणतात तरहा फरक गोंधळात पाडणार नाही हे लक्षात घ्यावे लागेल आणि जेव्हा VGS हे VT पेक्षा जास्त असेल आणि VDS च्या वाढीबरोबर विद्युतधारा वाढली असेल त्या विभागाला रेखीय विभागकिंवा ट्रायोड विभागम्हणतात आणि आपणास दोन भिन्न समीकरणे मिळाली आहेतहे एक समीकरण आहे जे संतृप्ति विभागात आहे तर पूर्वीच्या चर्चेत संतृप्ति विभाग सक्रिय विभागासारखाच आहे संपृक्तता ID kVGS - VT2 रेषीय ID k2VGS - VTVDS VDS2 हे समीकरण आपण नंतर वापरू लक्षात ठेवा CMOS चर्चेमध्ये याची नोंद घ्या आणि जेव्हा हे रेखीय विभागात होते तेव्हा हे समीकरण आहे आणि लोकांनी काय केले ते NMOS आधारित लॉजिक सुधारणेमध्ये हे रोधकउत्पादन कारण आता रोधक खूप जास्त आहेत तर हे उच्च रोधक उत्पादन ते खूप जागा घेते म्हणून त्याऐवजी NMOS ड्राइवरआधारित गेट पुरवठासह ट्रान्झिस्टर आधारित भार गेट आणि ड्रेन असे जोडले आहेत जे अंदाजे रेखीय प्रदान करते जेव्हा हे VGS आणि VDS आपल्याला माहित आहे स्थिरांक असतात तर आपण हे पाहू शकता आपल्याला माहित आहे की व्होल्टेजसह विद्युतधारेचा बदल सध्याचे फरक अंदाजे रेषीय आहे तर ते दिले जातेत्याऐवजी वापरले जाते वास्तविक भार म्हणून रोधकाऐवजी जे कमी जागा प्रदान करतेकमी जागेची आवश्यकता असते आणि NMOS गेट वापरुन NOR लॉजिक आणि NAND लॉजिक सुधारणेसाठी RTL सर्किट किंवा विद्युत स्विचआधारित सर्किट च्या बाबतीत आपण जे केले त्यासारखेच हे विशिष्ट इन्व्हर्टर आहे NOR साठी तेथे आणखी एक ट्रान्झिस्टर समांतर येईल आणि NAND साठी आणखी एक ट्रान्झिस्टर एकसरी जोडणीत येईल तर हीच मानक गोष्ट आहे जी आपण अनुसरण केली होती तीच NMOS आधारित लॉजिक गेट सुधारणेसाठी देखील केली जाते परंतु एक मुद्दा ज्याची आपण येथे नोंद घेत आहोत तो म्हणजे जेव्हा हा ट्रान्झिस्टर चालू असतो T१ चालू असतोरोधके रोधक २ च्या तुलनेत पुरेसे लहान असले पाहिजेत म्हणजे ट्रान्झिस्टर२ ने प्रदान केलेल्या रोधकांपेक्षा कमी असला पाहिजे अन्यथा आउटपुट पुरेसे कमी मानले जाणार नाही ठीक आहे तर जर हे तुम्हाला माहिती असेलजर ते दोघे एकसारखेच असतील तर काय होईलआउटपुट VSS च्या ५० टक्के पैकी 0 ५ असेल जे पुरेसे कमी नाही आपणास ते शक्य तितके कमी करणे आवश्यक आहे बरोबर तर T२ ने दिलेल्या रोधकाच्या तुलनेत हा T १ रोधक पुरेसा लहान असेल ज्याची आपण नोंद घेत आहोत ठीक आहे ज्यामुळे NMOS आधारित सर्किटमध्ये आपल्याकडे एक समस्या उद्भवली आहे की आउटपुटजेथे कॅपेसिटर प्राप्त जंक्शनवर प्रभारण आणि विप्रभारान फार महत्वाची भूमिका बजावते कारण पुढच्या टप्प्यात येणारी विद्युतधारा ही खूप कमी म्हणजे पिको अँपिअरच्या प्रमाणात असते तर तुलनेने जास्त असलेल्या या विशिष्ट रोधकाद्वारे कॅपेसिटरचे हे प्रभारण ते विप्रभारणापेक्षा जास्त वेळ घेते तर ते गती मर्यादित करतेजे विषमतेचा घटक आणते तर NMOS आधारित लॉजिक इन्व्हर्टर सर्किटमधून आपण CMOS आधारित सर्किटवर गेलो आहोतजिथे विशिष्ट भाग PMOS ने बदलला आहे ठीक आहे तर PMOS कार्य कसे करते NMOS मध्ये असताना आपण NMOS चे कामकाज पाहतो तेव्हा मूलतः आपण बनवित आहातथ्रेशोल्ड व्होल्टेजच्या वर एक धन व्होल्टेज ठेवतो जे इलेक्ट्रॉन आकर्षित करते आणि n चॅनेल तयार होते आणि विद्युतधारा प्रवाहित होते PMOS च्या बाबतीत काय होईलआपणास छिद्रांचे एक चॅनेल तयार करायचे आहे तर एक ऋण व्होल्टेजतुलनेने ऋण व्होल्टेज लागू करणे आवश्यक आहे तर जर त्याचा पुरवठा आणि त्याचा क्रियाधार हे धन पुरवठ्याशी जोडले आहे येथे १० व्होल्ट समजा बरोबरया PMOS च्या थ्रीशोल्ड व्होल्टेजवर यासाठी PMOS हे २ व्होल्ट आहेनंतर ८ व्होल्ट किंवा कमी या बाजूस प्रविष्टबाजूस आवश्यक आहेनंतरच PMOS चॅनेलतयार होईल आणि ते प्रवाहित होईल बरोबर तरजेव्हा ते कमी असेल अर्थातच ते या ८ व्होल्टपेक्षा खूपच कमी असेल तर चॅनेल तयार झाले आहेतर PMOS चालू आहे बरोबर आणि जेव्हा ते कमी असेल तेव्हा नक्कीच ते २ व्होल्टपेक्षा कमी असेलतर NMOS बंद असेल आणि दुसऱ्या प्रकारनात जेव्हा ते १० व्होल्ट असेल बरोबरतर जेव्हा हे १० व्होल्ट असेलतर हे देखील १० व्होल्ट आहे हे १० व्होल्ट आहे तर हे पुरेसे ऋण नाहीहे विशिष्ट जंक्शन बरोबर तर कोणतेही p चॅनेल तयार केले जात नाहीपरंतु ते पुरेसे आहे हे विशिष्ट थ्रीशोल्ड व्होल्टेजपेक्षा पुरेसे धनआहेम्हणून n चॅनेल तयार होईल तर कोणत्याही दिलेल्या वेळी आपणास एकतर PMOS किंवा NMOS चालू मिळतो आणि फक्त संक्रमण आणि उघडझाप दरम्यानते दोघेही चालू होऊ शकतात ठीक आहे तर ज्यामुळे आणि हा PMOS चालू आहे PMOS अशा प्रकारे बनविले गेले आहे की जरी छिद्रांची गतिशीलता कमी आहे प्राप्त प्रतिरोध दोन्हीसाठी सममितीय आहेदोन्ही प्रकरणे १ किलो ओहमच्या प्रमाणात आहेत आणि प्रभारण आणि विप्रभारन हे आपण यापूर्वी पाहिलेल्या तुलनेत जलद आहे इथली दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला ठाऊक आहे जेव्हा हे ० किंवा १ असेलतेथे मार्गावर ऊर्जा वापर होत नाही केवळ आपल्याला माहित असलेल्या शक्तीवर उघडझाप करतानाच तेथे वापर होईल आणिस्विचिंग दरम्यान देखील जेव्हा या प्राप्त कॅपेसिटरचे प्रभारणकिंवा विप्रभारण होत असेल विप्रभारण होत असेल तर त्या प्रक्रियेदरम्यान तेथे काही विजेचा वापर होईलपरंतु स्थिर स्थिती दरम्यान या विशिष्ट बाबतीत जेव्हा ते योग्य होते जेव्हा ते चालू होते ठीक आहे तर तेथे आपल्याला माहित असलेली विद्युतधारा आहेती अशी प्रवाहित आहे जेणेकरून येथे परिस्थिती उद्भवणार नाही आणि अशा CMOS चा प्राप्त रोधकखूप जास्त आहे शक्तीपेक्षा १ 0 पर्यंत जास्त आहे१२ ओहमच्या प्रमाणात आहे आणि कॅपेसिटन्स ५ पिकोफॅरडच्या प्रमाणात आहेत हा कॅपेसिटन्सशंटच्या रूपात येईल यासह आपण CMOS हस्तांतरण वैशिष्ट्यांकडे जात आहोत आणि जर आपण CMOS हस्तांतरण वैशिष्ट्यांकडे पाहिले तरहा Vi विरुद्ध Vo आलेख आहे आणि याला ५ विविध विभाग मिळाले आहेत म्हणून आपण पहात असलेला पहिला विभाग म्हणजे जेव्हा प्रविष्ट व्होल्टेज हे थ्रीशोल्ड व्होल्टेजच्या पेक्षा कमी असतेठीक आहे तरजेव्हा प्रविष्टव्होल्टेज हे थ्रीशोल्ड व्होल्टेजच्या पेक्षा कमी असते तर त्यावेळी काय होत आहे T १ NMOS बंद आहे आणि त्या वेळी नक्कीच हे पुरेसे लहान आहे बरोबर • Vi ≤ VT T १ बंद T २ चालू Vo VSS Vi ≤ २V • Vi ≥ VSS VT T २ बंद T १ चालू Vo 0V Vi ≥ ८V • T१ संतृप्त VDS१ ≥ VGS१ VT i VT ≤ Vi ≤ Vo VT Vo≥ Vi २ • T २ संतृप्त VSD २ ≥ VSG २ VT i Vo VT ≤ Vi ≤ VSS VT Vo≤ Vi २ • एकाच वेळी संतृप्ति अद्वितीयVisat i Visat ५ V kp kn साठी तर जर ते ० व्होल्ट किंवा २ व्होल्ट असेल तर१० वजा ० व्होल्ट किंवा २ व्होल्ट हे पुरेसे लहान आहे आणि ते चॅनेल आहे धन चॅनेल तयार झाले आहे तर ज्यासाठी T२ चालू आहे ठीक आहे तर हे आपण येथे पाहत आहात पुढे दुसरे प्रकरण जेव्हा आपण प्रविष्ट व्होल्टेज त्या ८ व्होल्टपेक्षा जास्त असेल ज्याची आपण चर्चा केली आहे म्हणजेच p चॅनेल ते नंतर योग्यरित्या तयार होत नाही ते थ्रीशोल्ड व्होल्टेजच्या खाली आहे तरजेव्हा Vi हे ८ व्होल्टपेक्षा जास्त असेल ठीक आहे तर Vi हे ८व्होल्टपेक्षा जास्त आहे स्लाइड सुधार Vi ≥ VSS VT काय होत आहे T२ बंद आहेपरंतु त्या वेळी निश्चितपणे n चॅनेलला व्होल्टेज प्राप्त झाले आहेजे थ्रीशोल्ड व्होल्टेजपेक्षा अधिक आहे तर ज्यासाठी T१ चालू राहील तर ही दोन प्रकरणे आहेतदोन प्रकरणे आपण पाहिली आहेत आणि यापूर्वी आपण नोंद घेतली आहेत्या NMOS लॉजिक इनव्हर्टर चर्चेच्या बाबतीतते पिंच ऑफ तेव्हा घडते जेव्हा VDS हे VGS वजा VT इतके असेल आपणास ते NMOS च्या बाबतीत लक्षात आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा VDS हे VGS वजा VT पेक्षा जास्त असेल बरोबर तर तो संपृक्तता विभाग असेल तर या विशिष्ट प्रकरनातजेव्हा आपण यावर नकाशा कराल ही संबंधित व्होल्टेजेस असतील बरोबर तरहे तेव्हा घडेल जेव्हा Vo उजवीकडे असेल Vo t हे तुमचे VDS असेल आणि VGS हे तुमचे Vi असेल आणि २ व्होल्ट हे तुमचे थ्रीशोल्ड व्होल्टेज असेल जे आपण NMOS तसेच PMOS च्या बाबतीत विचारात घेतले आहे तर जेव्हा Vo हे Vi वजा 2 पेक्षा जास्त असेल तेव्हा T१ साठी संपृक्तता येते ठीक आहे तर Vo हे Vi वजा २ ही रेखाआहे आणि Vo हे Vi वजा २ पेक्षा जास्त हा विभाग आहे ठीक आहे तर या विभागामध्ये या विभागामध्येजे आपण पाहतो की T१ संपृक्ततेत आहे T१ संपृक्ततेत आहे आणि जर आपण तीच गोष्ट T२ च्या संदर्भात पाहिली तरजेव्हा T२ संपृक्ततेत राहील समान गोष्ट परंतु PMOS वर लागू केली तर Vo हे Vi आदिक २ पेक्षा कमी आहे जेव्हा ते संपृक्ततेमध्ये राहीलतर हे दुसऱ्या प्रकरणात नाही क्षमस्व नक्कीच नाहीजितके आपणास माहीत आहे थ्रीशोल्डव्होल्टेज या बिंदूपर्यंत आहे तर जेव्हा T२ संपृक्ततेत राहील तेव्हा असे होईल तर T१आणि T१ T२ दोन्ही या विभागामध्ये संपृक्ततेमध्ये राहतात आणि उर्वरित विभाग या पद्धतीने T१ संतृप्तिमध्ये परिभाषित केले आहेतपरंतु T२ संपृक्ततेमध्ये नसतीलसंपृक्ततेमध्ये T२परंतु T१ संपृक्ततेमध्ये नाहीहे इतर दोन आहेत तरजेव्हा T१ आणि T२ दोन्ही संपृक्ततेत असतात आणि आपण आधी दर्शविलेले समीकरण लागू करतो तरजेव्हा ते दोघेही संपृक्ततेत असतात व्होल्टेजसाठी आपणास एक अद्वितीय उकल मिळेल आणि जर आपल्याला माहित असेल ही विशिष्ट मूल्ये वापरातर आपणास मिळेल कि ५ व्होल्टसाठी ट्रान्झिस्टर मापदंडासाठी त्या दोन्हीसाठी यातील kp आणि kn सारख्या असतील जे सूचित करतेजे असे दर्शवते की इनव्हर्टर वैशिष्ट्यांमध्ये या विशिष्ट 5 व्होल्ट व्होल्टेजवर अचानक उडी घेतली आहे वास्तविक व्यवहारात हे थोडेसे परिवर्तित होईल हे यासारखे अचानक उडी घेणार नाही तर अशा प्रकारे CMOS ची हस्तांतरण वैशिष्ट्येआहेत हे कार्य करते आणि त्यापासून आपण VIL VOH परिभाषित करू शकतो बरोबर VOL VIH अशा सर्व गोष्टी परिभाषित करू शकतोउदाहरणार्थ VIL या विशिष्ट प्रकरणात निश्चितपणेआपण २ व्होल्ट किंवा त्यापेक्षा काहीसे अधिक सांगू शकतो ठीक आहे तर त्याचप्रमाणे VIH हे आपण पाहू शकता की ते तुलनेने जास्त आहे जे लक्षात घेणे महत्वाचे आहे तरया विशिष्ट बाबतीत हे ६ व्होल्ट पेक्षा जास्त आहे जे आपणास माहीत आहे जे आपण निश्चितपणे विचारात घ्या ठीक आहे म्हणूनच आपण विचार केलेल्या या विशिष्ट मूल्यांसाठी हे असेच घडत आहे योग्य आणि त्यानुसारउत्पादक आपल्याला वेगवेगळ्या पुरवठा व्होल्टेजसाठी सांगतील आपणास लक्षात येईल की CMOS हे पुरवठा व्होल्टेजेसच्या मोठ्या टप्प्यासाठी काम करते TTL आधारित लॉजिक गेट्ससाठी जवळपास ५ व्होल्टच्या तुलनेत ते ३ ते १८ व्होल्ट पर्यंत काम करते तर ५ व्होल्ट पुरवठा प्रकरनासाठी एक विशिष्ट उदाहरण म्हणजे आपल्याला मिळणारे भिन्न प्रकारचे मापदंड तरजसे आपण बोललो पुरवठा व्होल्टेज ५ व्होल्ट आहे समजा नंतर संबंधित VIH ३ ५ व्होल्ट आहे ३ ५ व्होल्ट आहे जे विचारात घेतले जातेजर ते १० व्होल्ट असेल तर आपल्याला माहीत आहे त्याच्याशी समतुल्य ७ व्होल्ट आहेम्हणजे तो विभाग तर ८ व्होल्टची अशी परिस्थिती आहे जेव्हा दुसरा विभाग ज्यात आपण प्रवेश करत आहोतपाचवा विभाग ज्यात आपण प्रवेश केला आहे आणि VIL हे १ ५ व्होल्ट आहे जे विचारात घेतले आहे VSS हे ५ व्होल्ट आहे VOH हे पुन्हा जवळपास ५ व्होल्ट आहे ठीक आहे जेव्हा हे VT साठी असेल तर १ ५ व्होल्ट असेल आणि जर आपण मागे गेलो तर हे तुमचे संबंधित VOH १० व्होल्ट आहे ते जवळजवळ ४ ९९ व्होल्ट आहे ज्याचा विचार केला गेला आहे आणि संबंधित VT १ ५ व्होल्ट आहे तर या वेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण वेगळ्या प्रकारच्या VSS आणि VT साठी मागील आकृतीशी तुलना करू शकता ठीक आहे जे उत्पादकांच्या तपशील मधून येत आहे आणि येथे नमूद करण्यात येणारी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विद्युतधारा पातळी विद्युतधारा पातळी खूपच लहान आहे तर प्रविष्ट विद्युतधारा १० पिको अँपिअर आणि वजा १० पिको अँपिअर आहे म्हणून मुळात दोन प्रकरणे आहेत जेव्हा ते उच्चकिंवा कमीआहे आणि संबंधित अर्थ आपल्या सर्वांना समजतो की जो आत जात आहे तो धन आहे आणि दूर जाणार ऋण आहे आणि त्याचप्रमाणे IOH आणि IOL तो वितरीत करू शकणारी किंवा घेणारी विद्युतधारा तर आमच्या लक्षात घेण्याकरिता या दोन महत्त्वपूर्ण बाबी आहेत आणि त्या अनुषंगाने आवाजाची मर्यादा मानक सूत्रानुसार मोजली जाते आणि दुसरे महत्त्वपूर्ण मापदंड म्हणजे वेग म्हणजेच उच्चते कमीकिंवा कमी ते उच्च जाणाऱ्या आउटपुटसाठी प्रसार विलंबजो आपण पाहू शकता कि TTL च्या तुलनेत जास्त आहे आणि अर्थातचजर पुरवठा व्होल्टेजमध्ये वाढ झालीवेग जलद होतो ठीक आहे तर मग आपण लक्षात घेतलेला तो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे फॅनआऊटविद्युतधारेने मर्यादित नाही त्याचे वितरण होऊ शकते जे आपण TTL च्या संदर्भात पाहू शकतोपरंतु प्रसार विलंबचे प्रमाण जो ते हाताळू शकतो स्थिर वीज वापर खूपच कमी आहे हे आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे आपणास माहीत असलेल्या गतिशील शक्तीचा वापर हा एक येथे महत्त्वाचा विचार आहे जो तेथे अर्धा C V वर्ग बरोबर प्रभारन आणि विप्रभारन दरम्यान तेथे समान वीज वापर आहे म्हणजेच सारखाच अर्धा C V वर्ग PD गतिशील प्रभारन CL चे विप्रभारन CLVSS2f तर एकत्रितपणे हे सी व्ही वर्ग आहे जे आपण पाहू शकता आणि जितक्या वेळा 1 सेकंदात प्रभारन आणि विप्रभारन होत आहे ते प्रक्रियेच्या वारंवारतेने दिले आहे बरोबर तर एकत्रितपणे आपणास गतीशील उर्जा वापर मिळेल कारण आउटपुट कॅपेसिटर प्रभारित होत आहे किंवा विप्रभारीत होत आहे आणि ही मिळणारी शक्ती तुम्हाला माहिती आहे जी संक्रमणाच्या काळात वापरली जात आहे तो पूर्ण वेळ जेव्हा ते दोघे सक्रिय असतात आपण पाहिलेला आहे तर ते एकदम अचानक होते आणि म्हणूनच आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो तरअंदाजे ते या शक्तीने मार्गदर्शित केले जाते जे आपण येथे पाहू शकता उच्च वारंवारतेसह ते होते ते मिली वॅटच्या श्रेणीत येते आणि TTL शी सुसंगत होते जे आपण येथे नोंद घेत आहोत ठीक आहे तरया MOS आधारित गेट्स बद्दल एक सुंदर गोष्ट आहे आपण तेथे जाऊ ठीक आहे म्हणून जेव्हा आपण NAND गेट किंवा NOR गेटची सुधारणा पाहतो किंवा आपल्याला संयोजी तर्कशास्त्र माहित असते तेव्हा आपणास प्रतिरोधक घटक आणि इतर गोष्टी आवश्यक नसतील जे आपणास BJT आधारित सर्किट सुधारणेमध्ये माहीत आहे तर NAND गेट सुधारणेमध्ये CMOS आपणास प्रत्येक NMOS करीता आवश्यक असते दुसरा संबंधित PMOS हा CMOS सर्किटरीचाफायदा मिळण्यासाठी गरजेचा असतो तर NAND गेट विकासआपल्याकडे दोन NMOS एकसरी जोडणीत आहेत आणि संबंधित PMOSs हे समांतर आहेत ठीक आहे तर त्यापैकी कोणीही कमी आहे त्यापैकी कोणत्याहीपैकी कोणीही कमी आहे काय होत आहे ० तर VA हे ० आहे तर हे एकसरी जोडणीत आहे तर हा मार्ग तेथे नसेल हा मार्ग प्रतिबंधित आहे जेव्हा हे ० आहे हे ० आहे बरोबर तेव्हा हे याने प्रतिबंधित केले जाते परंतु त्यावेळी संबंधित व्होल्टेज VB आहे तरहे ० आहे म्हणजे हे सध्यातर हे PMOS चालू आहे बरोबर तर येथे यामधून आउटपुट VSS मिळत आहे ठीक आहे तर आउटपुट जास्त असेल तर त्यापैकी कोणतेही ० असेल हे स्पष्ट आहे तरयेथे आउटपुटलासमांतर मार्ग आहे जो विद्युतप्रवाह आणि विद्युतधाराविद्युतपुरवठा प्रदान करतो आणि एकसरी जोडणीमध्ये त्यापैकी कोणीतरी प्रतिबंधित करत आहे त्यापैकी कोणीतरी त्याला प्रतिबंधित करत आहे ठीक आहे तर हे असे कसे घडते जेव्हा ते दोघे ० असतात आणि जेव्हा ते दोघे १असतात तर हे १ आहे आणि हे १ उच्चआहे तर हे चालू आहे हे उजवीकडे आहे आणि हे बंद आहे तसेच हे बंद आहे अशाप्रकारे PMOS कार्य करेल तरहे येथे उपलब्ध असणाऱ्या ग्राउंडलाजोडले आहे ठीक आहे तर लॉजिक कमी व्होल्टेज उपलब्ध आहे हे स्पष्ट आहे का तर अशा प्रकारे NAND कार्य करते NOR सारखेच आहे तर हे दोन आता समांतर असतील आणि PMOS एकसरी जोडणीत असेल बरोबरआणि त्यास अधिक विस्तारित केल्यास आपण याच्या वेगवेगळ्या संयोजनांनी अनेक प्रकारचे संयोजित तर्कशास्त्र विकसित करू शकतो तर ही देखील अशी एक गोष्ट आहे ज्याद्वारे लोक समजत आहेतआपल्याला माहिती आहेज्याचे रेखांकन थोडे सोपे होते तर येथे बुडबुडाची ही उपस्थिती प्रत्यक्षात PMOS दर्शवते तर हे त्या स्वरूपातील PMOS चे चिन्ह आहे आणि हे NMOS अनुपस्थितीचे चिन्ह आहे तर हे दोघे समांतर आहेत आणि संबंधित हे दोघे दुसऱ्याशी एकसरी जोडणीत आहेत तर त्यासंदर्भात संपूर्ण जे B आणि C शी संबंधित आहेजे PMOS मध्ये B आणि C शी संबंधित आहे बरोबरतर येथे A असल्यामुळे तेथे जे आहे त्याच्याशी हे समांतर आहे तरअशा प्रकारे जोड्या तयार होतात आणि हे विशिष्ट संयोजन बरोबर तर हे B आदिक C हे A शी ANDकेले आहे आणि तेथे तो इन्व्हर्टरआहे तरअशा प्रकारे आपल्याला लॉजिक मिळते आणि असे बरेच संयोजित लॉजिकआपण याच्या साध्या अंतर्गत जोडणीने करू शकतो जे इतर लॉजिक कुटुंबाच्या बाबतीत आपण पाहिलेल्या आणि चर्चा केलेल्यापेक्षा खूप सोपे आहे ठीक आहे जर आपण हे थोडे पुढे घेतले तर तर डावीकडील आपण जे पहात आहात ते एक सर्किट आहे बरोबरजिथे NMOS येथे असणारा NMOS हा तुम्ही पाहत असलेल्या २ PMOS ला एकसरी जोडणीमध्येआहे ते समांतर नाहीत जर ते समांतर असतीलतर त्यांनी NAND लॉजिकतयार केले असतेदुसरी गोष्ट जी आपण येथे इनपुटवर पाहता त्या दोघांमध्ये एक इन्व्हर्टर उपस्थित आहे ठीक आहे तरते काय आहे हे प्रत्यक्षात काय करते तर इन्व्हर्टरमध्ये हे इनपुट EN १आहे ठीक आहेतर हे NMOS चालू आहे आणि हे इनव्हर्टर म्हणजे हे कमी आहे ठीक आहेजर हे उच्चअसेल तर हे कमी असेलहे कमीम्हणजे हा PMOS देखील त्या वेळी चालू आहे ठीक आहे तर आऊटपुट त्या वेळेस जे काही इनपुट आहे त्यावर पूर्णपणे अवलंबून असेल ठीक आहे म्हणून जेव्हा EN उच्च असेलतर हे चालू आहे हे देखील चालू आहे आणि जर इनव्हर्टर लॉजिक असेल तर आउटपुट इनपुटचे अनुसरण करते म्हणजे ते त्याचे उलट असेल परंतु जेव्हा इनपुट EN कमी होते तेव्हा काय होत आहे हे आपल्याला माहित आहे बंद आहे आणि हे देखील बंद आहे कारण त्यावेळी हे उच्च आहे PMOS करीता ते बंद करतेतर ते दोघेही बंद आहेत तर Aच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करूनआउटपुट उच्च किंवा कमी नाहीते ना प्रवाहित होते ना कमी होते ते शक्य नाही ठीक आहे म्हणूनच आपण म्हणतो ही अट ट्राय स्टेटेडआहे जे ना उच्चआहे ना कमीआहे आणि ते उच्चइम्पीडन्स प्रदान करते ते स्पष्टपणे उच्चइम्पीडन्सप्रदान करत आहे जर आपल्याकडे असे सर्किटअसेल तर सारखीच गोष्ट घडेल मागील टप्प्यात सक्रिय बार आदिक A होतेम्हणजेच सक्रिय पुरकयुक्त OR A आणि NMOS हे A सोबत AND सक्रिय करून दिले जाते जेव्हा सक्रिय० असेल आपण पाहू शकतो ठीक आहेतर हे ० आहे बरोबर आहे आणि हे १ आहे तर आउटपुट हे असेल हे उच्च असेल आणि हे कमी असेल जे दोघेही बंद आहेत याची खात्री देईल तरआउटपुट हे विद्युतीय विभक्त असून उच्च इम्पीडन्स प्रदान करते जेव्हा सक्रिय उच्च असेल बरोबर हे A आहे जे आउटपुट निश्चित करते A मागील टप्प्यापासून आणखी काही गोष्टी असू शकेल तर CMOS वापरुन ही ट्राय स्टेटेड संरचना आहे आणि हा उघडा ड्रेन आहे हे कसे कार्य करते उघडा कलेक्टर प्रमाणेच तर फक्त एक गोष्टफक्त एक बाब म्हणजे हा PMOS आता जेव्हा बाह्य रोधकाने बदलला जाईल तेव्हा पुल अप रोधक एक संरक्षक डायोड आहे जो या विशिष्ट प्रकरणात वापरला जातो CMOS सर्किट्समध्येहे संरक्षणात्मक डायोड त्याचप्रमाणे उसळी रोखण्यासाठी प्रविष्ट टप्प्यात असतातकारण स्थिर व्होल्टेज हे CMOS आधारित सर्किटमध्ये एक समस्याप्रधान गोष्ट आहे आणि हा एक दुसरा टप्पा दुसरा टप्पा इथे संपला आहे जेव्हा तो जोडलेला असतो दुसरे असे म्हणतात की वायर्ड ANDतुम्हाला माहीत असलेले आणखी एक सर्किटयेथे जोडलेले आहे तर मग लॉजिक एकत्रितपणे म्हणजे उघडा कलेक्टरप्रमाणे वायर्ड AND प्रदान करणे तर या विशिष्ट चर्चेतून आपण याची नोंद घेतो अखेरीसआपल्या चर्चेच्या शेवटच्या भागात तेथे CMOS सर्किट आहेत तेथे TTL सर्किटआहेतजेव्हा कमी वीज वापरासाठी अधिक पॅकिंग घनतेसाठीआपण हे म्हणण्यास प्राधान्य देऊ कि CMOS बरोबर आहे आणि जलद गती आणि संबंधित फायद्यांसाठी आपण TTL वापराचा विचार करत आहोत आणि नंतर आपण दोन्ही फायदे मिळण्यासाठी आपण हे दोन्ही भाग जोडू इच्छित आहोत तरमग आपणास CMOS आणि TTL च्या आंतरपृष्ठाचीआवश्यकता आहे बरोबर आणि CMOS आणि TTL चे आंतरपृष्ठमिळण्यासाठीजेव्हा ते दोघे ५ व्होल्टचा पुरवठा वापरत असतीलतर संबंधित प्रविष्ट मापदंड VIH VIL IOH आणि असे सर्व असतील म्हणूनच आपण नुकत्याच चर्चा केलेल्या हस्तांतरणाच्या वैशिष्ट्यांमधून हे घेतलेले आहे बरोबर आणि आपल्याकडे असलेले TTL मी आपल्या आधीच्या व्याख्यानातून घेतले आहे तर हे दोन स्तंभ आहेत जिथे भिन्न मापदंड पुढे केले गेले आहेत तर जेव्हा TTL हे CMOS ला चलितकरते तर TTL हे CMOS ला चलित करतेजेव्हा आपण तुलना करता तेव्हा आपल्याला असे दिसून येते की विद्युतधारेच्या स्थराबद्दल कोणतीही अडचण नाही कारण CMOS कारण CMOS खूप कमी विद्युतधारा जसे कि पिको अँपिअर मध्ये आणि व्होल्टेज स्थरदेखील योग्य असतात फक्त एक प्रकरण वगळता जिथे VOH आहे बरोबर VOH जे २ ६ व्होल्टच्या प्रमाणात आहे आपल्या नुकत्याच झालेल्या चर्चेत आपण स्थानांतरणाच्या वैशिष्ट्यांवरून पाहिली आहे की भारासह ते २ ४ व्होल्ट किंवा त्यापेक्षा जास्त जाऊ शकते हे आपले VOH आहे जे आउटपुट उच्च आहे आणिपरंतु प्रविष्ट व्होल्टेज जे CMOS च्या इनपुटसाठीआवश्यक असते उच्चमानले जाते ते ५ व्होल्ट प्रकरणासाठी ३ ५ व्होल्ट आहे बरोबर १० व्होल्ट प्रकरणांमध्येआपण ७ ५ ८ च्या मर्यादेमध्ये आहे ठीक आहे तरआपण तुलना करीत आहोत कारण दोघेही आपल्याला माहित असणे आवश्यक आहेअनुकूलतेसाठी समान विद्युत पुरवठा ५ व्होल्ट आहे तरआपण येथे ५ व्होल्टचा विचार करीत आहोत तरहे जास्त आहे बरोबर तरफक्त तीच समस्या आहे अन्यथा CMOS भार TTL ला जोडण्यात काहीच हरकत नाही आणि त्याकरता लोक काय वापरतात त्यावर कशी मात करायची त्यावर या TTL स्थराच्या साहाय्याने मात केली जातेहा आउटपुट स्थर आहे ठीक आहे तर वेगळ्या पूल अप रोधकासह बाह्य पूल अप रोधक जो आपण येथे पाहत आहात बरोबरजे वास्तविकतेमध्ये या व्होल्टेज पातळीत जी आपणास सामान्य TTL प्रकरणात मिळू शकते त्यापेक्षा वाढ करते ठीक आहे तर व्होल्टेज VCC वजा जी काही IR घट होईल तितके असेल व्होल्टेज घट येथे होत आहे जी आवश्यक ३ ५ व्होल्टपेक्षा जास्त आहे आणि हे व्होल्टेज रोधक या ३ ५ व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेज मिळवताना दिसला आहे जो २ ते ६ किलो ओहमच्या प्रमाणात आहे या प्रकारचा रोधक केला जाईल ठीक आहे तर हे ते आहे जे आवश्यक आहे आणि जेव्हा CMOS हे TTL ला चलितकरते बरोबर तर CMOS म्हणजे TTL या भारबाजूला आहे तर पुन्हा व्होल्टेजच्या पातळीचीआणि सर्वांची तुलना केल्यास आपणास आढळेल की व्होल्टेजच्या पातळीत कोणतीही समस्या नाही तरअडचण तेथे आहेविद्युतधारा तो कमी करू शकतो ठीक आहे तर IOL CMOS च्या प्रकरणात विद्युतधारा तो कमी करू शकतो तरही विद्युतधारा ते कमी करू शकते ० ४ ठीक आहे तरते कमी करत आहे तरत्यामुळेच त्याला धनम्हणले आहे आणि IIL जेव्हा इनपुटहे लॉजिक भार वरती आहे बरोबर तर CMOS च्या प्रविष्ट ट्रान्झिस्टरमधून बाहेर येणारी विद्युतधारा ही वजा १ ६ मिली अँपिअर आहे तर हे बरेच काही आहे बरोबर जर आपण त्याची फक्त जोडणी केली तर तर हे समस्या देणार आहे तर त्यावर मात करण्यासाठीफक्त CMOS बफर वापरला जातो CMOS गेटनंतरदुसरे CMOS गेटयोगय परिमाणांसह ठेवले जाईल मोठे क्षेत्र किंवा तसे काही ज्यामुळे अधिक विद्युतधारा कमी केली जाईल ठीक आहे तरज्यामुळे काही IC मानकामध्येउत्पादकांनी बनविले आहे तरटेक्सास उपकरणे आणि इतरत्यामुळे असे दिसून आले आहे की विद्युतधारा जी कमी केली जाईल ती ४ मिलीअँपिअरच्या प्रमाणात आहे जी २ मानक TTL घेईल किंवा तसेच काही आणि जर तो कमी शक्तीचा TTL असेल तर असे आणखी गेट्स जोडले जाऊ शकतात तर अशा प्रकारे आंतरपृष्ठ असावे लागेल अडचणी मी नमूद केल्या आहेत आणि या दोन प्रकरणांसाठी गेटमापदंडांसाठी ट्रान्झिस्टर मापदंडांचीतुलना करण्याद्वारे अडचणी येत आहेत तर संदर्भ बहुतेक पहिल्या आणि काही तांत्रिक कागदपत्रांमधून घेतले जातात आणि आपण जे पाहिले त्याचा निष्कर्ष म्हणजे NMOS इनव्हर्टर वापरले जाऊ शकतात परंतु कमी जागेसाठी भार रोधकांना अधिक प्राधान्य दिले जाते आणि NMOS इनव्हर्टरला जलद प्रभारणआणि विप्रभारणयामुळे अधिक प्राधान्य दिले जाते आणि ते स्थिर शक्ती घेते आणि तेथे स्थिर ऊर्जा अपव्यय नाही आणि जर तुम्ही हस्तांतरण वैशिष्ट्यांकडे पाहिले तर दोन ट्रान्झिस्टरच्याकार्यान्वित अटीनुसार आणि ते प्रवाहित आहेत कि अप्रवाहीत आहेत जर ते प्रवाहित असेल तर तेथे रेखीय विभाग आहे कि संतृप्ति विभाग आहे यावरती तेथे ५ विभाग आहेत फॅनआउट विद्युतधारेच्या प्रमाणानुसार मर्यादित नाहीपरंतु प्रसार विलंब प्रसार विलंब किती प्रमाणात आपण सहन करू शकतो आणि अशा बऱ्याच निगडीत गोष्टींमुळे असे बरेच कपॅसिटरसमांतर येतील गतिशील ऊर्जा अपव्यय हा एक महत्त्वाचा विचार आहे आणि उच्च वारंवारतेवर ते थोडेफार TTL तुलना करण्यास योग्य बनते आणि त्यास ट्रायस्टेट असू शकते आणि उघडा ड्रेन संरचना आणि CMOS गेट्सकाही मोजणीवर विसंगत असतातसर्व मोजणी नसतात आणि जेव्हा TTL आणि CMOS एकमेकांशी आंतरपृष्ठ करायचे असतात त्यांची योग्य काळजी घेतली जाऊ शकते म्हणून यासह आपण आठवडा १ संपवूवेळ ध्वज आणि इतर गोष्टी आपण काही गोष्टी अशा पद्धतीने पाहिल्या ज्यासाठी अधिक चर्चा आणि संदर्भ संदर्भित केले जाऊ शकतात किंवा पूरक साहित्य देखील विचारात घेतले जाऊ शकते